तर इंजिनियरिंग मॅथेमॅटिक्स I म्हणजे अभियांत्रिकी गणित 1 वरील व्याख्यानात आपले स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 25 आहे आणि आज आपण अशा काही खास फंक्शन्स बीटा आणि गॅमाबद्दल बोलत आहोत जे या इंप्रॉपर इंटीग्रल वर्गात येतात तर प्रामुख्याने आपण अशा खास फंक्शन्सच्या कॉन्व्हर्जन्सबद्दल पुन्हा चर्चा करणार आहोत जे इंप्रॉपर इंटीग्रल आहेत मागील व्याख्यानात आपण कंपॅरिझन टेस्ट उपयुक्त असल्याचे पाहिले तर उदाहरणार्थ येथे आपल्याकडे f आणि g ही फंक्शन आहेत जी ही असमानता पूर्ण करतात की एक नॉन निगेटिव्ह आहे टाईप 1 च्या इंप्रॉपर इंटीग्रलच्या बाबतीत येथे कोणत्याही वेळी f च्या सर्व व्हॅल्यू

तर आपल्याकडे ही असमानता आहे जी नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू घेत आहे आणि तसेच हा सर्व मोठ्या रेंजसाठी देखील नंतर मोठ्या व्हॅल्यू घेत आहे आणि त्या प्रकरणात आपण f आणि g चे हे रेशो म्हणजे गुणोत्तर मोजू आणि या रेशोच्या लिमिटच्या आधारे आपण निष्कर्ष काढू शकता की f हे g या इंटीग्रलच्या कॉन्व्हर्जन्समुळे कॉन्व्हर्ज होते की याउलट होते तर आपण येथे टाइप 1 चे इंटीग्रल तसेच टाइप 2 चे इंटीग्रल या दोन्ही प्रकरणांचा विचार करीत आहोत तर टाइप 1 च्या इंटीग्रलसाठी आपल्याला हा प्रॉब्लेम आहे कारण इन्फिनिटीमुळे जिथे इंटिग्रन्ड बाउंडेड आहे टाइप 2 इंटिग्रलमध्ये आपल्याकडे या a आणि b दरम्यान कुठेतरी एक अनबाउंडेड फंक्शन आहे तर आपण येथे एकत्र विचार करीत आहोत तर टाइप 1 च्या इंप्रॉपर इंटीग्रल बाबतीत आपण हे लिमिट म्हणून घेऊ प्रकार 2 च्या इंटीग्रल बाबतीत आपण हे लिमिट मानू तर या लिमिटच्या आधारे येथे हे असल्यास त्याबाबतीत दोन्ही इंटीग्रल आणि हे दोन्ही एकसारखे वागतील असा निष्कर्ष होता आणि तेथे आणखी एक समावेश फॉर्म होता की जर आणि कन्व्हर्ज होत असेल तर कन्व्हर्ज होते तर त्या प्रकरणात जर हे इंटीग्रल कॉन्व्हर्ज होत असेल तर दुसरेही कॉन्व्हर्ज होते आणि आपण देखील एक परिणाम पाहीला आहे की जर हे जर त्या प्रकरणात दुसरे एक जर इंटीग्रल डायव्हर्ज झाले तर आपण देखील असा निष्कर्ष काढू शकतो की हे देखील डायव्हर्ज होईल तर या संसाधनांच्या आधारे आपण बीटा आणि गॅमा या दोन विशेष फंक्शनचे कॉन्व्हर्जन्स सिद्ध करू प्रथम मी ती काय फंक्शन करते ते स्पष्ट करतो तर त्यापूर्वी मागील लेक्चरमधून पुन्हा या टेस्ट इंटीग्रल घटकांचीही गरज आहे आणि तिथे आपण हे दोन प्रकारांचे इंटीग्रल पाहिले जेव्हा आपण टाइप 2 इंटीग्रल बद्दल बोलत होतो तेव्हा हे वापरले गेले तर येथे कॉन्व्हर्जन्स हे इंटीग्रल साठी कॉन्व्हर्ज होते आणि जेव्हा हे तेव्हा डायव्हर्ज होते या प्रकरणात जेव्हा आपण टाइप 1 च्या इंप्रॉपर इंटीग्रलवर चर्चा करीत होतो अशावेळी जेव्हा आमच्याकडे असते तेव्हा हे इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते आणि हे इंटीग्रल साठी डायव्हर्ज होते तर या दोन इंटीग्रलचा त्या विशेष फंक्शन्सच्या कंपॅरिझन टेस्टसाठी पुन्हा वापर केला जाईल तर आपल्याकडे बीटा आणि गॅमा फंक्शन आहेत आपण येथे वापरलेल्या या इंटीग्रल नोटेशनने हे बीटा फंक्शन डिफाईन केले आहे जेथे हे तर जेव्हा m आणि n दोन्ही कठोरपणे पॉझिटिव्ह असतात तेव्हा हे इंटीग्रल केवळ या व्हॅल्यू साठीच कॉन्व्हर्ज होते आणि तिथे आणखी एक फंक्शन आहे ज्यास गॅमा फंक्शन म्हणतात तर गॅमा n ही इंप्रॉपर इंटीग्रल द्वारे परिभाषित केली आहे आणि आपण असेही पाहिले आहे की जेव्हा होते तेव्हा हे इंटीग्रल तसेच कॉन्व्हर्ज होते तर येथे हे प्रथम इंटीग्रल आहे तर हे इंटीग्रल टाईप 2 चे इंप्रॉपर इंटीग्रल आहे कारण जेव्हा x → 0 किंवा x → 1 असेल तेव्हा हे इंटीग्रन्ड अनबाउंडेड होऊ शकते जर हे म्हणून येथे पॉवर निगेटिव्ह असेल तर जेव्हा असेल किंवा जेव्हा निगेटिव्ह असेल तेव्हा हे इंटीग्रन्ड अनबाउंडेड होईल तर हे टाइप 2 चे इंप्रॉपर इंटीग्रल असेल दुसर्या बाबतीत आपल्याकडे 0 ते ∞ आहे तर ही इन्फिनिटी लिमिटमध्ये दिसून येते तर हे इंप्रॉपर टाइप 1 चे इंप्रॉपर इंटीग्रल आहे तसेच ते टाइप 2 चे प्रॉपर इंटीग्रलदेखील असू शकते कारण हे आणि त्या प्रकरणात हे निगेटिव्ह असेल तर x → 0 असेल तेव्हा हे इंटीग्रन्ड अनबाउंडेड होऊ शकते मागील व्याख्यानानुसार हे मिक्स म्हणजे मिश्र प्रकारचे इंटीग्रल किंवा टाईप 3 इंटीग्रल आहे तर आज आपण यापूर्वीच्या व्याख्यानातून प्राप्त झालेल्या ज्ञानावर आधारित या इंटीग्रलच्या कॉन्व्हर्जन्सची चर्चा करू तर येथे आपण बीटा फंक्शनचे कॉन्व्हर्जन्स आणि पहिल्या प्रकरणाचा विचार करू जेथे तर या प्रकरणात येथे m आणि n यांचे काय होत आहे तर x साठी आणि साठी देखील ही पॉझिटिव्ह पॉवर आहे कारण आणि पॉवरदेखील पॉझिटिव्ह आहे तर जेव्हा या दोन्ही प्रकरणांमध्ये जेव्हा हा आणि हे 1 पेक्षा अधिक असतात तेव्हा आपण पाहतो की इंटिग्रन्ड अनबाऊंडेड फंक्शन नसते तर हे इंटीग्रल खरोखरच एक इंटीग्रल आहे आणि आपल्याला इंप्रॉपर इंटीग्रलच्या कॉन्व्हर्जन्सबद्दल चर्चा करण्याची गरज नाही तर हे विशेष प्रकरण आहे आणि हे इंटीग्रल योग्य आहे आणि म्हणूनच ते कॉन्व्हर्जन्ट आहे तर येथे मनोरंजक प्रकरण आहे जेव्हा तर या प्रकरणात जेव्हा दोन्ही तर येथे हे आणि येथे आहे म्हणून या पॉवर निगेटिव्ह होतील आणि त्या बाबतीत आपल्याकडे टाइप 2 चे इंप्रॉपर इंटीग्रल आहे कारण इंटिग्रन्ड अनबाऊंडेड होत आहे तर आपण आता याचा विचार करू तर आपण याचे दोन भागात विभाजन करू कारण या टर्ममुळे x → 0 तसेच x → 1 तेव्हा दोन्ही एंडला आपल्याला प्रॉब्लेम आहे तर हे इंटीग्रल आपण दोन भागात विभागू तर आपण याला आणि म्हणू कारण आपण आता या दोन इंटीग्रलच्या कॉन्व्हर्जन्सबाबत स्वतंत्रपणे चर्चा करू आणि या टर्मच्या पहिल्या प्रकरणात हे इंटीग्रल इंप्रॉपर होत आहे आणि दुसर्या प्रकरणात कारण जसे x → 1 हे इंटीग्रल इंप्रॉपर होत आहे तर मग आपण एक एक चर्चा करूया तर पहिल्या बाबतीत आपण हे घेऊ म्हणून या इंप्रॉपर इंटीग्रलचे इंटिग्रन्ड म्हणून आपण येथे घेऊ आणि आता कंपॅरिझनसाठी आपल्याला अजून एक फंक्शन घ्यावे लागेल तर आपण येथे मानतो कारण प्रॉब्लेम स्पष्ट आहे की आपल्याकडे या इंटिग्रन्डमध्ये x → 0 आहे तर येथे प्रॉब्लेम आहे जेव्हा x → 0 असेल हे x → 0 असताना कोणताही अनबाऊंडेडनेस तयार करीत नाही तर हे येथे हा फंक्शनचा भाग आहे जे हे इंटिग्रन्ड अनबाऊंडेड करते तर असताना या फंक्शनाचे वर्तन या मधून घेतले जाईल आणि म्हणूनच आपण येथे हे निवडले आहे तर आपण हा घेतला आहे आणि आता आपण रेशो घेणार आहोत जे यास अनबाऊंडेड बनवित आहे ते रद्द होईल आणि त्या प्रकरणात आपल्याला काही फायनाईट लिमिट मिळेल जर आपण हे लिमिट f घेतल्यास आपण आता आणि हे घेत आहोत म्हणून ही लिमिट येथे घेत आहोत हे या बरोबर आहे लिमिट घेत असताना हे रद्द होईल आणि x → 0 हे लिमिट घेत असताना आपल्याला हा नंबर 1 मिळेल तर येथे या चे लिमिट 1 येत आहे आणि मग कंपॅरिझन टेस्टमधून आपण मागील स्लाइड्समध्ये आढावा घेतला आहे हे आपल्याला माहित आहे की या इंप्रॉपर इंटीग्रलचे वर्तन या फंक्शनवरील इंटीग्रलसारखेच असेल तर फंक्शनचे आपले इंटीग्रल काय आहे हे आहे ज्याची आपण चर्चा केली ते टेस्ट इंटीग्रल आहे आणि हे इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते जेव्हा हे म्हणजेच तर हे इंटीग्रल कन्व्हर्ज होते आणि m 0 आणि येथे आपण असा निष्कर्ष काढू की ही टेस्ट इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते जेव्हा हे म्हणजे हे आणि तसेच आपल्याला त्या डायव्हर्जन्सबद्दल देखील माहित असते जेव्हा हे 1 m≥1 म्हणजे हे m≤0 असा अर्थ होतो तेव्हा हे इंटीग्रल डायव्हर्ज होते तर आम्हाला या टेस्टचे कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्सबद्दल माहित आहे तर ही टेस्ट इंटीग्रल होते आणि या टेस्ट इंटीग्रलचे वर्तन आणि दिले गेलेले इंटीग्रल समान आहे कारण हे प्रमाण स्थिर राहते तर कंपॅरिझन टेस्टनुसार इंटीग्रल देखील कॉन्व्हर्ज होईल जेव्हा असेल आणि m≤0 झाल्यावर ते डायव्हर्ज होईल तर इंटीग्रल बद्दल आता येथे निष्कर्ष काय आहे तर जेव्हा आपल्याकडे हे असेल आणि जेव्हा असेल तेव्हा आपण एखाद्या प्रकरणाचा विचार करीत आहोत तर जर हे असेल तर टेस्ट इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते आणि m≤0 असताना हे इंटीग्रल डायव्हर्ज होते आता दुसरे इंटीग्रल पहाताना कारण आपण मूळ इंटीग्रल दोन भागात विभागले आहे तर हा दुसरा इंटीग्रल होता आणि पुन्हा या प्रकरणात हे इंटीग्रन्ड आपण हे फंक्शन म्हणून घेऊ आणि आता या प्रकरणात लक्षात ठेवा आता वर्तन या ने नियंत्रित केले आहे कारण हे निगेटिव्ह आहे आणि या फंक्शनाचा हा भाग हे इंटीग्रल डायव्हर्जंट आणि अनबाउंडेड बनवत आहे तर हे आहे जेव्हा x → 1 असेल तर येथे या फंक्शनमध्ये ही टर्म आहे म्हणून त्यानुसार आपण आता पुन्हा निवडू तर आपला आहे आता ही g असल्यास आपण आधीप्रमाणे या लिमिटची पुन्हा गणना करू तर या ची गणना करू तर हे न्यूमरेटर म्हणजे अंशांकडे जाईल आणि येथे हे f आहे तर पुन्हा ही टर्म रद्द होईल आणि हा आपल्याकडे असेल जेव्हा x → 1 तर आपल्याला पुन्हा तसाच निकाल मिळत आहे जो आधी होता तर हे आणि आता या इंटीग्रलचे वर्तन देखील आपण या टेस्ट इंटीग्रल या इंप्रॉपर इंटीग्रलच्या वर्तणुकीवरून निष्कर्ष काढू शकतो तर येथे हे आमचे टेस्ट इंटीग्रल होते जेव्हा 1 n1 म्हणजे होते तेव्हा हे कॉन्व्हर्ज होते आणि हे डायव्हर्ज होते जेव्हा 1 n≥1 याचा अर्थ असा होतो n≤0 तर इंटीग्रलच्या या भागामध्ये देखील असे वर्तन होते की जेव्हा इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते आणि जेव्हा n≤0 होते तेव्हा हे इंटीग्रल डायव्हर्ज होते आपल्याकडे दुसर्या इंटीग्रलसाठी असेच परिणाम होते परंतु हीच स्थिती m साठी होती तर मग या दोन गोष्टी एकत्र करून आमचे बीटा फंक्शन जे होते आणि हे दोन भागात घेतले गेले होते आणि आपण कॉन्व्हर्जन्ससाठी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे तर हे इंटीग्रल साठी एकत्रित होईल आणि ते कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतात कारण आपण आधीच कॉन्व्हर्जन्सबद्दल चर्चा केली आहे आणि डायव्हर्जन्ससाठी त्या प्रकरणात जर हे इंटीग्रल डायव्हर्ज होते जेव्हा आपण हे बीटा फंक्शन घेतो तेव्हा आपण समजतो की कारण जेव्हा हे m आणि n हे ≤ 0 असेल तेव्हा इंटीग्रल डायव्हर्ज होते आता आपण गॅमा फंक्शनच्या कॉन्व्हर्जन्सबद्दल चर्चा करू जे आहे आणि येथे आपण असा निष्कर्ष काढू की हे n 0 असेल तेव्हा हे अस्तित्त्वात असेल तर आपण n≥1 प्रकरणात विचार करतो आणि या प्रकरणात इंटिग्रण्ड बाउंडेड आहे तर आपण पुन्हा दोन भागांमध्ये हे इंटीग्रल घेऊ पहिला आहे आणि नंतर दुसरा भाग जेव्हा आपण 0 ते a घेतो तेव्हा प्रथम इंटीग्रल याचा अर्थ असा होतो तर हा भाग येथे आहे जेव्हा n ≥ 0 आहे म्हणजे येथे सिंग्युलरिटी नाही या भागामुळे येथे काही अनबाऊंडेडनेस येत नाही आणि येथे हे चांगले आहे म्हणजे याचा अर्थ हे इंटिग्रण्ड आता मध्ये बाउंडेड आहे आणि इतर भाग म्हणून आपण दुसर्या इंटिग्रलचा कॉन्व्हर्जन्स तपासू जे आहे कारण येथे आपल्यास या प्रकरणातही इन्फिनिटी प्रॉब्लेम आहे जेव्हा असेल आपण केस n1 चा विचार करीत आहोत आणि आता या इन्फिनिटीमुळे आपल्याकडे टाइप 1 चा हा इंप्रॉपर इंटीग्रल आहे आणि आपण त्या कॉन्व्हर्जन्समधून जाऊ तर येथे हे इंटीग्रन्ड आहे आणि या फंक्शनच्या या वर्तनवर आधारित जे येथे आहे या x मुळे आपण या g चा विचार करू किंवा या यावर विचार करू आपण हे घेण्याचे कारण काय आहे जर आपण हे घेतले तर आपण येथे काय मिळेल आपल्याकडे x पॉवर आहे समजा आपण हा घेतला आहे येथे हा हा ने गुणला जाईल तर आपल्याकडे आहे आपण घेऊ किंवा नाही या कारणास्तव म्हणून अशा परिस्थितीत हे असेल आणि n≥1 फरक पडत नाही तर आपल्याकडे त्या बाबतीत देखील काही ची पॉवर पॉझिटिव्ह आहे तर आता हे लिमिट आपल्याला हे माहित आहे की या एक्सपोनेनशियल फंक्शनचे वर्तन हे एक वेगाने वाढणारे फंक्शन आहे मग आपल्याकडे जितकी पॉझिटिव्ह पॉवर आहे तितकी पॉवर तर हे लिमिट येथे आहे कारण ही पूर्वीच्या पेक्षा अधिक वेगाने वाढेल म्हणून हे लिमिट झिरो होणार आहे हे लिमिट झिरो असेल जी आपल्याकडे पॉझिटिव्ह पॉवर आहे तर उदाहरणार्थ आपण घेतल्यास तर हे लिमिट होईल तर हे पुन्हा आहे तर आपल्याकडे येथे n≥1 आहे तर हे झिरोपेक्षा मोठे किंवा बरोबर आहे आणि येथे आहे तर या प्रकरणात देखील आपल्याकडे ही पॉवर 1 पेक्षा जास्त आहे म्हणून येथे ही पॉवर x कोणत्याही परिस्थितीत 1 पेक्षा जास्त आहे आणि समान परिस्थिती होईल जेव्हा आपण घेतो तेव्हा लिमिट 0 होईल आणि आता आपल्याकडे कंपॅरिझन टेस्ट आहे जेव्हा ही नंतर मर्यादा 0 वर जाईल म्हणजे याचा अर्थ असा की या फंक्शनपेक्षा वेगाने वाढत आहे आणि येथे आपले हे आहे जर हा इंटीग्रल कॉन्व्हर्ज झाला तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की f देखील कॉन्व्हर्ज होईल कारण या रेशोतून आपल्याला हे झिरो मिळत असल्यास आणि ते कंपॅरिझन टेस्टमधील एक प्रकरण होते जर या g चा अर्थ असा आहे की हे येथे वेगाने वाढत आहे किंवा वेगाने अनबाउंडेड होत आहे किंवा हे इन्फिनिटीच्या जवळ येत आहे तेव्हा आता फंक्शनपेक्षा वेगाने वाढत आहे आणि जर या g चा इंटीग्रल कॉन्व्हर्ज झाला तर नैसर्गिकरित्या या f चे इंटीग्रल देखील कॉन्व्हर्ज होईल तर येथे हे n≥1 साठी कॉन्व्हर्ज करते कारण हे इंटीग्रल आहे जे कन्व्हर्ज करते जेव्हा p 1 आपण हे g घेऊन हे पाहिले की हे प्रमाण झिरो आहे आणि मग जर हा g कॉन्व्हर्ज झाला तर f इंटीग्रल देखील कॉन्व्हर्ज होईल म्हणजेच इंटीग्रल किंवा कॉन्व्हर्ज होईल तर येथे हे n≥1 मध्ये कॉन्व्हर्ज होते कारण ही मध्ये आपल्याकडे दोन इंटीग्रल आहेत एक 0 ते a होते जे कोणत्याही अनियंत्रित a साठी कॉन्व्हर्ज होते आणि दुसरे आपण नुकतेच परीक्षण केले आहे की हे इंटीग्रल देखील कॉन्व्हर्ज होईल जेव्हा आपल्याकडे हे n≥1 असेल तर आम्हाला आपल्यास अशा प्रकरणांची आवश्यकता आहे जे आम्हाला प्रकरणात प्राप्त झाले आहे आता आपण दुसर्या प्रकरणावर विचार करू जे 0 n 1 आहे तर या प्रकरणात आपल्याकडे हे इंटीग्रल आहे तर पुन्हा आपण आणि घेतले आहे आधीच्या अभ्यासाच्या आधारे हे पुन्हा त्याच कारणास्तव कॉन्व्हर्ज होते जो समान युक्तिवाद आपण वापरत आहोत आपण हे फंक्शन निवडू आणि पुन्हा येथे तुम्हाला समान लिमिट म्हणजे झिरो मिळेल आणि हे इंटीग्रल कॉन्व्हर्ज होत असल्याने इतर इंटीग्रल देखील कॉन्व्हर्ज होईल तर दुसरे इंटीग्रल देखील कॉन्व्हर्ज होईल आणि आता आपण दुसर्या इंटीग्रल ची टेस्ट करू कारण जेव्हा असेल तेव्हा आपल्याकडे ही x पॉवर निगेटिव्ह असते म्हणून जेव्हा x हे झिरो पर्यंत जाते तेव्हा आपल्याला अनबाउंडेड फंक्शन मिळते म्हणजे हे टाइप 2 इंप्रॉपर इंटीग्रल आहे तर याचा कॉन्व्हर्जन्स विचारात घ्या आपण हे एकत्रितपणे पुन्हा त्याच पद्धतीचा वापर करतो आणि g कारण हे फंक्शन या मुळे अनबाउंडेड होत आहे तर आपण हे घेऊ आणि x a हे लिमिट घेतल्यास जेव्हा x हा झिरोकडे जातो खरं तर a कडे नाही कारण हा प्रॉब्लेम x हा झिरोच्या जवळ येत असताना आहे तर वर पोचल्यावर आपण वर पोचू कारण इंटिग्रन्ड अनबाउंडेड होत आहे जेव्हा वर जाईल म्हणून जेव्हा आपण 0 जवळ जाऊ तर आणि हे लिमिट 1 होईल जे 0 च्या बरोबरीचे नाही तर हे येथे 1 आहे तर येथे या फंक्शनचे वर्तन या फंक्शनच्या वर्तन प्रमाणेच असेल तर आता आम्हाला हे आधीच माहित आहे की हे फंक्शन येथे आहे तर या g चे 0 ते 1 मधील इंटीग्रल आणि जेव्हा हे हे इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते तेव्हा आपल्याला ही टेस्ट इंटीग्रल माहित असते आणि यावर आधारित आपण असा निष्कर्ष काढू शकतो की आमचे गॅमा इंटीग्रल देखील कॉन्व्हर्ज होईल कारण हे इंटीग्रल त्याप्रमाणे वागतील जर हे कॉन्व्हर्जन्सचे इंटीग्रल असेल तर इतर एक देखील कॉन्व्हर्ज होईल जर हे डायव्हर्ज झाले तर इतर देखील डायव्हर्ज होतील कारण हे लिमिट येथे 1 आहे तर या प्रकरणात हे इंटीग्रल पुन्हा कॉन्व्हर्ज होते जेव्हा हे असते converges for तर आता तिसरे प्रकरण आपण n≤0 वर चर्चा करू तर मग n≤0 म्हणजे केस 3 तर या प्रकरणात आणि आपण कॉन्व्हर्जन्सबद्दल स्वतंत्रपणे चर्चा करू जर आपल्याकडे असेल तर हे इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते कारण आपण हे एका साठी घेत आहोत तर हे फंक्शन f घेऊ आणि म्हणून जेव्हा n निगेटिव्ह असेल तर हे अनबाउंडेड होत आहे आणि पुन्हा हे लिमिट x च्या झिरोजवळ जाण्याइतकीच घ्यावी लागेल तर या प्रकरणात पुन्हा मी येथे निदर्शनास आणतो की हे उजव्या बाजूने हे 0 च्या जवळ आहे आणि या प्रकरणात देखील ही हे 1 असेल जे 0 च्या बरोबरीचे नाही तर आपल्याकडे पुन्हा अशीच परिस्थिती आहे की जर हे इंटीग्रल जर g वरील हे इंटीग्रल असेल तर आणि येथे हे इंटीग्रल असेल तर ते अगदी सारखेच वागतील आणि ते येथे पाहिले जाऊ शकते म्हणून आपल्याकडे आहे आणि हे इंटीग्रल डायव्हर्ज होते जेव्हा n≤0 कारण जेव्हा न हा 0 पेक्षा कमी असेल तेव्हा आपल्याकडे हे इंटीग्रल 1 अधिक काहीतरी असते तर हे इंटीग्रल डायव्हर्ज होईल कारण जेव्हा 1 n हे 1 पेक्षा कमी असेल तेव्हा हे इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते परंतु या प्रकरणात ही पॉवर जेव्हा n निगेटिव्ह असेल तर a≥1 असेल आणि त्या प्रकरणात हे इंटीग्रल डायव्हर्ज होईल आणि म्हणून इंटीग्रल देखील डायव्हर्ज होईल तर आपल्याकडे हे आहे जेव्हा ते डायव्हर्ज होते जेव्हा n≤0 असतो म्हणून आपण n साठी सर्व शक्यता विचारात घेतल्या आहेत जसे n0 0n1 आणि 0 आणि n≥1 तर अशा प्रकरणांमध्ये इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते या व्यतिरिक्त परंतु n≤0 असताना हे इंटीग्रल या कारणास्तव डायव्हर्ज होते जे आपण येथे स्पष्ट केले आहे आणि आता हा निष्कर्ष आता काढला गेला आहे म्हणूनच हे दोन्ही इंटीग्रल बीटा त्यांच्याकडे कॉन्व्हर्जन्स प्रॉब्लेम आहेत आणि या पॉवरवर आधारित आहेत म्हणून जेव्हा च्या बाबतीत जेव्हा पॉझिटिव्ह असतो तेव्हा हे कॉन्व्हर्ज होते आणि दुसरा पॉझिटिव्हसाठी देखील कॉन्व्हर्ज होतो तर आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचत आहोत की आपल्याकडे हे बीटा फंक्शन आहे जे असल्यास कॉन्व्हर्ज होते आणि जेव्हा करते तेव्हा ते डायव्हर्ज होते आणि हे गॅमा फंक्शन कॉन्व्हर्ज होते जेव्हा n 0 आणि हे गॅमा फंक्शन n≤0 असेल तेव्हा डायव्हर्ज होते तर पुढील व्याख्यानात या बीटा आणि गॅमा फंक्शनचे काही चांगले गुणधर्म आणि अशा खास फंक्शन्सचे व्हॅल्यूएशन देखील पाहू म्हणूनच आपण हे संदर्भ ही व्याख्याने तयार करण्यासाठी वापरत आहोत तुमचे मनापासून आभार